तर आपण स्वतंत्रपणे उत्साहित डीसी जनरेटरचे काम पाहिले होते परंतु मी स्वयं उत्साहित जनरेटरवर शेवटचा वर्ग सुरू केला होता म्हणून मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे स्वयं उत्तेजित जनरेटरला येथे कोणताही फील्ड पुरवठा नाही फील्ड पुरवठा केला जाणार नाही तर जे वोल्टेज तयार झाले ते त्यास देखील फील्ड पुरवठा करावा लागतो तर मी जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे हे माझे जनरेटर आहे हे येथे फील्ड आहे म्हणून मी Rf याबद्दल बोलणार आहे तर मी यामधून फिल्ड करंट वाहणार आहे आता जर मला लोड कनेक्ट करायचे असेल तर मी येथे लोड निश्चितपणे कनेक्ट करू शकतो परंतु मी थोड्या वेळाने लोडला जोडणे पसंत करू इच्छित आहे म्हणजे मला असे म्हणायला हवे की मी मशीनची ओपन सर्किट वैशिष्ट्ये काहीसे असे आहे अर्थात मशीनला एका विशिष्ट ω या वेगाने प्राइम मूवरद्वारे चालविले जावे तर हे माझे प्राइम मूवर असणार आहे जे हे खरोखर एका वेगाने फिरत आहे तर हे माझे शाफ्ट आहे शाफ्ट हा प्राइम मूवर द्वारे ω च्या वेगाने फिरविला जात आहे तर असे म्हणूया की हे माझे Eg होईल आणि हे माझे If असेल आणि तिथे काही तरी अवशिष्ट चुंबकत्व असेल माझ्या मशीनमध्ये आधीपासूनच विद्यमान चुंबकत्व कोणत्याही फील्ड करंटशिवाय कुठल्यातरी परिमाणात असेल जर याक्षणी If शून्य असेल आणि जेव्हा फील्ड करंट शून्य असेल तर माझ्याकडे किमान जनरेट केलेले व्होल्टेज काही प्रमाणात आहे हे व्होल्टेज 10 टक्के असू शकते किंवा आपल्याला 10 टक्के पेक्षा कमी माहित असेल किंवा पाच टक्के रेट केलेले Emf तर रेट केलेले Emf समजा 220 किंवा 200 V आहे हे आहे सुमारे 11 किंवा 12 V च्या क्रमवारीत असेल आता हा व्होल्टेज उत्पन्न झाला आहे कारण हा जो व्होल्टेज आहे तो जिथे व्होल्टेज तयार केले जाते तिथे आर्मेचरमध्ये स्वतः प्रकट होते समजा हे A1 आहे आणि हे A2 आहे हे आता सुमारे 12 V सोबत सुरू होणार आहे हे 12 V नक्कीच फिल्ड मधून करंट पास करेल जरी मला हे आवडते किंवा नाही हे फिल्ड मधून निश्चितपणे प्रवाह जाईल आता फिल्ड करंटचे परिमाण मिळवा मला मुळात रेझिस्टन्स लाइन काढावी लागेल याचा स्लोप Rf होणार आहे जेव्हा हे करंट असेल तेव्हा मला या व्होल्टेजसाठी निश्चितच एक फील्ड करंट मिळेल जो या रेषेच्या परिमाणाशी संबंधित असेल या ओळीचा उतार काहीही असला तरी तो फिल्ड करंट निश्चित करेल आता हे काही If1 आहे असे समजू या जर मी या मशीनचे OCC काढण्याचा प्रयत्न केला तर ते OCC असे काहीतरी असेल हे या मशीनचे OCC होणार आहे तर जर If1 शी संबंधित मी खरोखरच उच्च व्होल्टेज तयार करणार आहे तर उत्पन्न व्होल्टेज हे या मूल्याशी संबंधित हे 20 टक्क्यांसारखे असू शकते किंवा मला काहीहीथेट मूल्ये घेऊ द्या हे 12 V आहे जे 24 V इतके उच्चतम असू शकते आता 24 किंवा 25 V हे 24 V च्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे आता हे 12 V 24 V बनले आहे माझ्याकडे नक्कीच एक मोठा प्रवाह असेल तर हे जादा व्होल्टेज उपलब्ध आहे म्हणून मी असे म्हणायला हवे की IfRf प्रत्यक्षात फक्त 12 V होता परंतु याच्या संबंधित If हा If1 1 आहे मी 24V उत्पन्न केले आहे तर माझ्याकडे जवळजवळ 12 V जास्त आहे हे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे आता ते निश्चितपणे करंटचे मोठे मूल्य फिरत आहे जे If2 च्या अनुरुप आहे त्यापैकी मी निश्चितपणे उच्च व्होल्टेज तयार करणार आहे तर जे उच्च व्होल्टेज उत्पन्न केले जात आहे ते संबंधित असेल 40 किंवा 50 V म्हणून आता मला 50 V उत्पन्न झाले आहे आता मी फील्ड करंट पाहण्याचा प्रयत्न केल्यास 50 V च्या अनुरुप माझ्याकडे खूप जास्त फिल्ड करंट असेल हे फील्ड करंट If3 आहे म्हणून सुरुवातीला मी शून्य अँपीअर फील्ड करंटची सुरुवात केली कदाचित 0 तर हे कदाचित 0 5 A असेल आणि हे फिल्ड करंटचे जवळजवळ 1 A बनले आहे फिल्ड करंटच्या 1 A वर मी नक्कीच असेन एक उच्च व्होल्टेज उत्पन्न असेल कदाचित हे आता 150 V किंवा 130 V पेक्षा जास्त आहे 150 V च्या या मूल्याशी संबंधित फील्ड करंटमध्ये थोडी वाढ झाली आहे परंतु हे पहा पूर्वी माझ्याकडे 12 V किंवा काही जास्त व्होल्टेज होते आता माझ्याकडे जादा 25 व्होल्टेज असू शकतात आता माझ्याकडे जास्त व्होल्टेज आहे जो खूप जास्त जो प्रत्यक्षात 100 V आहे तर हे If4 च्या अनुषंगाने असेल तर हे करंट 1 8 A एवढे जास्त म्हणून समजू शकते आता याच्या अनुषंगाने माझ्याकडे निश्चितपणे जास्त व्होल्टेज आहे परंतु कृपया नोंद घ्या आधीपासूनच संपृक्ततेच्या जवळ आले आहे ज्यामुळे व्होल्टेजमध्ये किंचित वाढ झाली आहे कदाचित 118 किंवा 119V असू शकते आता जेव्हा मी फील्ड करंटच्या काही उच्च मूल्यावर जाऊ तर चला आपण त्याला If5 असे म्हणू जे कदाचित 2 2 2 किंवा 2 1 A असू शकते मी कमाल मूल्यापर्यंत पोहोचलो असतो प्रत्यक्षात 200 किंवा 220 V तर जिथे कधीही ही ओपन सर्किट वैशिष्ट्ये IfRf किंवा फिल्ड सर्किटची लोड लाइनसह छेदत असेल तिथेच मी खरोखर ऑपरेटिंग पॉईंटला पोहोचणार आहे तर हा जनरेटरचा ऑपरेटिंग पॉईंट असेल जेथे IfRf हे Eg च्या समान होईल तर येथे जास्त व्होल्टेज उपलब्ध असणारच नाही तर कृपया लक्षात घ्या की प्रारंभिक ऑपरेटिंग पॉईंट हा होता जो एका उच्च फील्ड करंट पर्यंत गेला ज्यावरून या विशिष्ट मूल्यापर्यंत वर पोहचला मग येथून मी हे म्हणू शकतो की हा ऑपरेटिंग पॉईंट P1 होता नंतर तो P2 वर आला मग तो तिथून P3 वर आला P4 वर आले मग ते तेथून P5 वर गेले तेव्हां P6 कडे गेले जो अंतिम ऑपरेटिंग पॉईंट आहे तर व्होल्टेज हळूहळू वाढत आहे कारण जास्त व्होल्टेज जे प्रवाहित करण्यासाठी उपलब्ध आहे त्याद्वारे उच्च आणि उच्च फील्ड करंट असल्यामुळेच व्होल्टेज शेवटी या टप्प्यावर पोहोचला आहे आता एकदा या टप्प्यावर पोहोचल्यावर आपल्याला खरोखरच भार जोडण्यासाठी परवडतो आता आपण भार जोडणार आहोत तर ही विशिष्ट रेझिस्टन्स व्हॅल्यू ही IfRf लाइन आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे तर या रेषेचा उतार मुळात मी देणार आहे जोकाही प्रतिकार मूल्य आहे जर मी या लाइनचा वास्तविक उतार काय आहे हे मोजल्यास हे स्पर्शिका असलेली विशिष्ट लाईन ही फिल्ड सर्किटचा क्रिटिकल फील्ड रेसिस्टन्स किंवा क्रिटिकल रेसिस्टन्स म्हणून ओळखली जाते तर या विशिष्ट ओळीचा हा विशिष्ट उतार किंवा जो OCC ला स्पर्श करणारा आहे रेसिस्टन्स जर याच्या खाली असल्यास त्यास मी क्रिटिकल फील्ड रेसिस्टन्स म्हणून म्हणतो आपल्याकडे व्होल्टेज बिल्ट अप असू शकते हे वास्तविक इथपासून सुरू झाले पाहिजे होय दर्शविल्याबद्दल धन्यवाद हे काहीसे असेच असायला हवे होते त्याची सुरुवात मुळापासून झाली असावी प्राध्यापक हो परंतु तुम्हाला जे व्होल्टेज मिळत आहे ते अवशिष्ट मॅग्नेटिझमच्या तुलनेत कमीतकमी आहे त्यामुळे ते खरोखरच लहान असेल तर आपल्याकडे इथे लिहिण्यासारखे काही नाही हेच आपण मुळात सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून फील्ड सर्किटचा प्रतिकार क्रिटिकल रेसिस्टन्सगंभीर प्रतिकारापेक्षा समान किंवा त्याहून जास्त असेल तेव्हा व्युत्पन्न व्होल्टेज म्हणून आपणास पुरेसे व्होल्टेज येत नाही तर मी असे म्हणेन की व्होल्टेज बिल्ड अप प्रक्रियेसाठी मुख्यतः तीन शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत स्व उत्साहित जनरेटरमध्ये व्होल्टेज बिल्ड अप प्रक्रियेसाठी समाधानी राहण्यासाठी तीन अटी प्रथम गोष्ट अशी आहे की जोपर्यंत माझ्याकडे रेसिड्यू मॅग्नेटिझम नाही तोपर्यंत ते नक्कीच कार्य करणार नाही कारण मी फिल्ड करंट 0 च्या बरोबरीने पहात आहे फील्ड करंट केवळ 0 मूल्यापासून वाढेल कारण रेसिड्यू मॅग्नेटिझममुळे उत्पन्न झालेले व्होल्टेज म्हणून निश्चितपणे माझ्याकडे रेसिड्यू मॅग्नेटिझम असणे आवश्यक आहे तर रेसिड्यू मॅग्नेटिझम उपस्थित असावा हे सर्वात प्रथम घडणे गरजेचे आहे मला पाहिजे असलेले दुसरे म्हणजे एकदाचे रेसिड्यू मॅग्नेटिझम प्रकारचे काही उत्पन्न होते काहीसे व्होल्टेज तयार होते ते विद्युत् आहेतर आम्ही असे म्हटले आहे की प्रवाह या दिशेने वाहतो जर मी असे म्हणतो की हे अधिक आहे आणि हे वजा आहे तर असेच करंट वाहने चालू राहील तर हे सध्या फील्ड सर्किटमधून जे वाहते आहे ते रेसिड्यू मॅग्नेटिझमला मदत करेल त्याने रेसिड्यू मॅग्नेटिझम नष्ट करु नये तर करंट जो फिल्ड सर्किटमध्ये वाहत आहे जे व्होल्टेज तयार केले जात आहे ते रेसिड्यू मॅग्नेटिझमला मदत करेल तर फ्लक्स पुढे आणि पुढे तयार होतो जर तो खरोखर सहाय्य करीत नसेल तर त्याऐवजी संपूर्ण गोष्टीला विरोध करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे बरोबर आता ते खरोखर काही चालणार नाही मला पाहिजे मुळात चालू असलेला फील्ड करंट जो रेसिड्यू मॅग्नेटिझमला मदत करतो किंवा फ्लक्स पुढे आणि पुढे तयार केले पाहिजे जर ते पुढे आणि पुढे तयार करत नसेल तर आपणास जनरेटरच्या आत्मघाती ऑपरेशनची समस्या होईल जेणेकरून व्होल्टेज मुळात नष्ट होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे फील्ड सर्किटचा रेझिस्टन्स हा क्रिटिकल फील्ड रेझिस्टन्स पेक्षा कमी असावा म्हणून या तिन्ही गोष्टी वैध असतील तरच आत्म उत्तेजन प्रक्रिया खरोखरच तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पुढे जाऊ शकता मी असेही म्हणू शकतो की जर मूळतः माझी फील्ड रेझिस्टन्स लाइन आहे मला ही फील्ड रेझिस्टन्स लाइन मिळाली आहे जी If विरुद्ध IfRf आहे जी अप्रत्यक्षरित्या Eg आहे तर If वेळा Rf आम्ही हे Eg म्हणून घेत आहोत म्हणूनच तर हेच ते फील्ड रेझिस्टन्स लाईन योगायोगाने जर मी जनरेटर खूप कमी वेगाने चालवत असेल जर मी जनरेटरला अगदी कमी वेगाने चालवित असेल तर इंटरसेक्शन पॉईंट मला जाणण्यायोग्य व्होल्टेज मिळविण्यासाठी खरोखर पुरेसे ठरणार नाही जर मी आधीच फील्ड रेझिस्टन्स लाइन दिले असेल तर या विशिष्ट जनरेटरसाठी मी OCC काढू शकतो त्यास वेगवान वेगाने काढावे लागेल मी वेग कमी करून पुढे आणू शकतो आणि मी या विशिष्ट वेगाच्या खाली गेलो तर या फील्ड रेझिस्टन्स लाइनसाठी हे सांगण्यास सक्षम असले पाहिजे मला खरोखर व्होल्टेज बिल्ड अप प्रक्रिया शक्य होणार नाही तर जर मी हे काढण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ मागील पृष्ठात म्हणून मी हे रेझिस्टन्स लाइन म्हणून काढले आहे कदाचित तसे असू शकते OCC दुसऱ्या वेगाने जे खरोखर मला व्होल्टेजचे बरेच कमी मूल्य देत आहे जे या विशिष्ट जनरेटर ऑपरेशन साठी येईल तर कदाचित मला योग्य प्रकारचे व्होल्टेज खरोखर पाहता येत नाही तर मी रेझिस्टन्स लाइन निवडण्याचा प्रयत्न केला तर हे आणखी दृश्यमान होईल कदाचित काहीसे यासारखे असेल जर ते उच्च मूल्य वर असेल तर नंतर मी आणखी चांगले वैशिष्ट्य दर्शवू शकतो तर फील्डसाठी ही क्रिटिकल गती आहे R1 वर सांगा मी हे R1 म्हणू शकतो म्हणून हे ω1 हे R2 असेल आणि मी याला R1f R2f म्हणून म्हणतो मी या फिल्ड रेझिस्टन्स बद्दल बोलत आहे म्हणून मी R1f आणि R2f इत्यादी लिहित आहे हा ω2 R2f साठी क्रिटिकल वेग असेल हा असाच असेल तर मी आता मुळात आपल्याला फील्ड रेसिस्टन्सच्या दिलेल्या मूल्यांसाठी क्रिटिकल वेग डिफाइन करणार आहे अशाच पद्धतीने वेगाच्या विशिष्ट मूल्यासाठी क्रिटिकल फील्ड रेझिस्टन्स डिफाइन करणार आहे तर मी दोन्ही फील्ड सर्किटमध्ये करू शकणार आहे परंतु सर्वसाधारणपणे आम्ही जनरेटरला रेट वेगाने चालवितो जे काही रेट वेग दिले आहे जेणेकरुन आपण जे काही फील्ड सर्किटच्या क्रिटिकल रेझिस्टन्स म्हणून डिफाइन करत आहोत आम्ही त्या त्या विशिष्ट जनरेटरसाठी त्या विशिष्ट फील्ड रेझिस्टन्स सोबत रेट गती म्हणून म्हणतो इतके सोपे जसे शंट जनरेटरमध्ये आतापर्यंत स्वत ची उत्तेजन प्रक्रिया आता आपण शंट जनरेटरसाठी बाह्य वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न करूया तर मी असे म्हणावे की मी आता सेल्फ एक्साईटेड जनरेटर शंटची सर्किट घेत आहे आणि मी हे भार म्हणून तर आता मी लोडलाही जोडत आहे कृपया लक्षात घ्या की माझ्याकडे एक Ra अंतर्गत रेझिस्टन्स असेल अगदी स्पष्टपणे मी फिल्ड सर्किट रेझिस्टन्स Rf घेणार आहे मी निश्चितपणे बाह्य प्रतिकार समाविष्ट करू शकतो Rf बाह्य जर मला प्रदान करायची असेल तर मी नियंत्रित करू इच्छितो फिल्ड चालू असलेल्या फिल्ड करंटचे जे सामान्य मूल्य आहे त्याच्या खाली फील्ड असू शकते कारण मी बाह्य रेझिस्टन्स समाविष्ट केल्यास फील्ड करंट खाली येईल तर जर काही कारणास्तव व्होल्टेज कमी करायचा असेल तर मला कदाचित बाह्य रेझिस्टन्स फिल्ड सर्किट मध्ये प्रतिकार म्हणून समाविष्ट करावा लागेल म्हणून मला फील्ड करंटचे कमी आणि कमी मूल्य मिळेल मी फील्ड रेझिस्टन्सच्या अंतर्भूत मूल्याच्या संदर्भात याबद्दल बोलत आहे मी कोणताही बाह्य रेझिस्टन्स समाविष्ट केला नाही तर मी कुठल्याही IaRa ड्रॉपशिवाय व्युत्पन्न EMF म्हणून मुळात Eg घेणार आहे तर माझ्याकडे कोणताही IaRa ड्रॉप नाही मी रेट वेगाने मशीन चालवित आहे जे शेवटी खाली बिंदू Eg ला सोडवेल जेथे रेझिस्टन्स लाइन OCC सोबत छेदेल तिथे ते दोन्ही एकमेकांना छेदवित आहेत आणि मला असे काहीसे ऑपरेटिंग पॉईंट मिळेल चला पहिल्याकडे जाऊ या म्हणजे आपण हे ऑपरेटिंग पॉईंट म्हणजे आपल्याला OCC आणि फील्ड लाईन दरम्यान मिळणारे छेदनबिंदू आहे दोघेही मूलत एकमेकांना छेदत आहेत मला तो बिंदू सांगायला मी रेटेड वेग ने मशीन चालविताना मला याला Egrated म्हणू द्या आणि तो अंतर्निहित फील्ड रेझिस्टन्स सह पुढे गेला आहे आणि तो शेवटी टप्प्यावर स्थिरावला आहे ज्याला मी Egrated म्हणून संबोधतो अशा काही मूल्याशी संबंधित हा Eg आहे तर मी म्हणेन की आता मी मशीनला स्वतःच्या ऑपरेटिंग पॉईंटवर पोहोचण्याची परवानगी दिली आहे कारण जे आपण Egrated पोहोचलो आहोत आता मी लोडला जोडणार आहे हे कदाचित व्हेरिएबल लोड असेल परंतु समजू की मी खरोखर ते काढत असलेल्या करंटशी संबंधित जोडणार आहे जे ILरेटेड आहे उदाहरणार्थ आपण आमचे नियमित रेटिंग 2 2 किलोवॅट 220 V DC जनरेटर घेऊ कृपया लक्षात घ्या की 220 V जे दिले जाते ते सामान्यत टर्मिनल व्होल्टेज आहे आम्हाला अंतर्गत व्होल्टेज बद्दल माहित नाही त्याच्याकडून अंतर्गत व्होल्टेज मोजणे फारच कठीण जाणार आहे कारण मी कधीही लोड न जोडता जनरेटर चालवू शकेन मी नेहमीच लोड कनेक्ट करेन जेणेकरुन 220 V जे सामान्यत पूर्ण लोड अटीच्या अंतर्गत दिले जाते जे म्हणजे टर्मिनल व्होल्टेज आम्ही टर्मिनल व्होल्टेज 220 V 2 2 Kw आउटपुट म्हणून पहात आहोत आपल्याकडे DC जनरेटरमध्ये आउटपुट होणार आहे जे विद्युत उत्पादन आहे ते 2 2 किलोवॅट इतके होणार आहे जेणेकरून मी असे लिहून लिहू शकतो 2200220 असे लोड करंट होणार आहे हे DC आहे कोणताही पॉवर फॅक्टर नाही ज्यामुळे मी मुळात थेट करंट 10 A गणना करू शकतो तर मुळात मी त्यातून 10 A चा प्रवाह वाहणार आहे जरी मी गृहित धरले तरी कदाचित Ra हा 0 1Ω अगदी खूप लहान आहे तरीही मी कमीतकमी 1 व्होल्ट ड्रॉपIaRa ड्रॉप म्हणून घेणार आहे तर यंत्राने मूळतः जे व्युत्पन्न केले असते ते 221 V असू शकते त्यापैकी 1 V सोडला आहे आणि टर्मिनल व्होल्टेज म्हणून मला 220 मिळत आहे तर यावर आधारित मी हे समीकरण काहीसे लिहिण्यास सक्षम असावे जर मी असे म्हटले तर हे व्होल्टेज Vt आहे तर माझ्याकडे VtEg IaRa असेल कारण आंतरीकपणे जे काही ड्रॉप आहे ते आर्मेचरमध्ये जे काही होत आहे त्यापासून दूर आहे जे टर्मिनल व्होल्टेज म्हणून बाहेर येते आणि त्याचप्रमाणे मी VtRf If लिहीण्यास सक्षम असावे आणि जर मी असेही म्हणू शकतो की VtVL देखील ILRL बरोबर आहे जर मी असे गृहीत धरत आहे की मी रेझिस्टन्स लोड जोडत आहे तर मी त्याऐवजी फक्त ILRL म्हणू शकतो त्या शिवाय मी एक मोटर कनेक्ट करू शकतो जनरेटर मोटरला खाऊ घालू शकतो परंतु आत्ता मी फक्त एक निष्क्रीय लोड घेत आहे जो एक रेझिस्टन्स लोड आहे या व्यतिरिक्त जर मी ह्यास Ia असे म्हटले तर हेच प्रत्यक्षात फील्ड करंट तसेच लोड लाईन पुरवतो दुसरा कोणताही स्रोत नाही म्हणून साहजिकच माझ्या जनरेटरला त्या दोघांनाही पुरवठा करावा लागला आहे म्हणूनच मी त्याला एक सेल्फ एक्साईटेड जनरेटर म्हणून म्हणतो तर हे अधिक आहे आणि हे वजा आहे जे व्होल्टेज स्त्रोतासारखे कार्य करते तर माझ्याकडे असणार आहे IaIfIL हे माझे आर्मेचर करंट असेल मुळात आपण KCL लिहित आहोत जे एवढेच आहे त्याखेरीज आणखी काही नाही तर ही समीकरणे आहेत जी शंट एक्साईटेड DC जनरेटरच्या ऑपरेशनचे संचालन करतात या सर्वांनी एकत्रितपणे ते शंट एक्साईटेड DC जनरेटरच्या कारभारावर चालवणार आहेत अर्थातच आपल्याकडे मूलभूत समीकरण आहे जे आपण सुरुवातीला काढले होते Eg kɸw जे प्रत्यक्षात k1IFw च्या बरोबर आहे जर मी गृहीत धरले त्या विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंट ɸ जे If ने काही सतत गुणाकार करत असल्यास त्या विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटवर आणि मी हे देखील लिहित आहे जर मी जनरेटरमध्ये टॉर्क काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क म्हणजे काय हे पाहिले तर जे जनरेटर मध्ये तयार झाले आहे ते प्रत्यक्षात एक काउंटर टॉर्क आहे तर हे काउंटर टॉर्क काही kɸIa असेल म्हणूनच ही दोन्ही समीकरणे अगदी वैध आहेत की ते जनरेटर असोत की मोटर असोत आपण फक्त मोटारमध्ये म्हणू की आपण या Eg ला Eg नाही तर आम्ही त्याला Eb म्हणू बॅक EMF किंवा काउंटर EMF म्हणून संबोधू आणि आम्ही मुळात टॉर्कला इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क असे संबोधू जे मोटरच्या बाबतीत आउटपुट टॉर्क होतो परंतु ते जनरेटरच्या बाबतीत काउंटर टॉर्क असते हाच तर फरक आहे आता या सेल्फ एक्साईटेड जनरेटरसाठी बाह्य वैशिष्ट्ये काढण्याचा प्रयत्न करूया म्हणून मी OCC म्हणून काढलेल्या गोष्टींबद्दल मी प्रथम रेखाटतो कारण बाह्य वैशिष्ट्ये कशा दिसतात हे शोधून काढत आहोत तर हे माझे Eg आहे तर हे माझे If असेल कदाचित मी OCC म्हणून घेणार आहे आणि मला कदाचित रेझिस्टन्स लाइन बघायला मिळेल काहीसे यासारखे तर हे IfRf वैशिष्ट्ये असतील मी खूप लहान मार्जिन दर्शवित आहे म्हणून आम्ही कदाचित जनरेटर खरोखर जास्त लोड करू शकणार नाही परंतु कधीही कमी नाही बाह्य वैशिष्ट्ये कशी काढता येतील याबद्दल आपण कदाचित पाहण्याचा प्रयत्न करूया तर मी कदाचित X आणि Y अक्ष घेणार नाही जेथे मी बाह्य वैशिष्ट्ये काढणार आहे जेव्हा मी बाह्य वैशिष्ट्ये रेखाटतो तेव्हा मी टर्मिनल मुळात पाहत असतो म्हणजेच मी करतो मला लोड बद्दल जास्त काळजी वाटते तर मला एका अर्थाने लोड चालू किती आहे हे पहावे लागेल आणि मला व्होल्टेज किती जास्त उपलब्ध आहे ते पहावे लागेल कि जो Vt किंवा VL आहे हे दुसऱ्या अर्थाने आहे तर मला सर्व प्रथम लोड नसलेल्या अवस्थेत पाहू द्या तर हा ऑपरेटिंग पॉईंट आहे म्हणून मी कदाचित हे माझ्या वैशिष्ट्यांचा प्रारंभ बिंदू आहे जो प्रत्यक्षात Vt1 असू शकतो IL 0 येथे आहे आता जर मी दुसरे व्होल्टेज पाहिले तर कदाचित मला फक्त हा व्होल्टेज पहायचा असेल म्हणून मी तर मी हे व्होल्टेज घेणार आहे जे बाह्य वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे तर या व्होल्टेजला मी Vt2 म्हणून संबोधतो या क्षणी मी हे पाहिले तर ही व्युत्पन्न व्होल्टेज आहे ते लोड रेझिस्टन्स फील्ड रेझिस्टन्स लाइन तर माझ्याकडे हा फक्त मार्जिन आहे म्हणून जर मी याला मार्जिन म्हणून म्हटले तर PQ हा माझ्याकडे असलेला मार्जिन आहे तुम्हाला माझा मुद्दा समजला आहे का कारण जे काही उपलब्ध आहे ते मुळात माझ्याकडे असलेले मार्जिन तयार होण्याच्या बाबतीत फील्ड करंट अगदी पूर्वीचे आहे म्हणून मी हे खरेतर IaRa ड्रॉपशी संबंधित असल्याचे म्हणावे जर मी साधारणपणे Ia आणि IL समान आहेत असे गृहित धरले तर ते निश्चितपणे IaIfIL नसतात परंतु आमच्यासाठी प्रत्येक वेळी If ची वजाबाकी करणे फारच अवघड आहे नाही तर आपण If देखील थेट वजा करू शकता आर्मेचर रेझिस्टन्स म्हणजे काय ते मला माहित आहे ते प्राप्त करण्यास सक्षम असावे जे कि माझे Ia आहे कारण मला ह्या PQ ची लांबी माहित आहे PQ हे प्रत्यक्षात Vt2 टर्मिनल व्होल्टेजमध्ये IaRa आहे म्हणून मला PQRa हे Ia होणार आहे जे मी अंदाजे IL असल्याचे गृहीत धरत आहे मी व्हेरिएबल IaIL असे गृहित धरू शकतो कारण Ra बहुतेक वेळा फक्त 0 1 0 2 होणार आहे तर फिल्ड रेजिस्टन्स 150 Ω किंवा 200 Ω इतका असणार आहे तर मी सामान्यपणे 22 KW जनरेटर पाहिल्यास माझ्याकडे आर्मेचरद्वारे शेकडो अँपिअर करंट असतील परंतु माझ्याकडे या फिल्ड मधून फक्त 1 किंवा 2 अँपिअर करंट असेल ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकेन मी पूर्ण लोड स्थितीबद्दल बोलत असल्यास उदाहरणार्थ साधारणपणे मी दुर्लक्ष करीत आहे ज्यामुळे मी सक्षम असावे मला याला Ia2 म्हणून संबोधित करू द्या म्हणून मी Ia2 कोठे आहे ते शोधणे आवश्यक आहे आणि कदाचित Ia2 Vt2 शी संबंधित बिंदूंपैकी हे एक आहे त्याचप्रमाणे मी तिसरा बिंदूं घेऊ शकतो मला येथे तिसरा बिंदूं घेता येईल माझ्याकडे जे आहे ते आता हे जेवढे तेवढेच आहे जे IaRa ड्रॉपशी संबंधित आहे मूलत IaRa ड्रॉप म्हणून याकडे मी दुर्लक्ष करीत आहे आणि जर मी Rs मिळवण्याचा प्रयत्न केला तर मी मुळात हे IaRa ड्रॉप घेणार आहे तर मी Ra जे आहे त्याद्वारे Rs ला विभाजित करणार आहे हे Ia3 असू शकेल त्यामुळे जास्त करंट किंवा थोडे जे काही मला मिळू शकते तर मला मूलत पॉईंट बाय पॉईंट साधित करावे लागेल आणि नंतर मी मुळात ते सक्षम व्हायला हवे हा माझा दुसरा मुद्दा होता माझा तिसरा मुद्दा होता कदाचित माझे बाह्य वैशिष्ट्ये काहीसे यासारखे असतील आणि शेवटी हे शॉर्ट सर्किट अटी अंतर्गत संपेल जर मी लोड टर्मिनल्स शॉर्ट सर्किट केले तर व्होल्टेज 0 स्थितीत येऊ शकतात जर व्होल्टेज 0 असेल तर मला टर्मिनल व्होल्टेज मुळीच मिळत नाही परंतु कदाचित त्यादृष्टीने काही आंतरिक व्युत्पन्न व्होल्टेज निश्चितपणे केले जाऊ शकते अंतर्गत व्युत्पन्न व्होल्टेज माझ्याकडे IaRaEg असेल मला एवढेच मिळेल आणि ते IaRaEg म्हणजेच टर्मिनल व्होल्टेज म्हणून मला 0 व्होल्टेज मिळत आहे कारण Eg IaRa हे IaRa वजा IaRa असेल जे 0 V असेल तर ही माझी शॉर्ट सर्किट अट आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा मला शॉर्ट सर्किटची स्थिती असते तेव्हा कदाचित मी जाणीवपूर्वक नसून अनवधानाने येथे पोहोचू शकेन काही वेळा कदाचित ही शॉर्ट सर्किट बनली असेल शॉर्ट सर्किट स्थितीत असूनही मी आपोआप जनरेटरला जास्त करंटपासून संरक्षित करणार आहे आम्ही म्हणालो ट्रान्सफॉर्मरमध्ये करंटचा प्रवाह फार मोठा होणार नाही जर आपण शॉर्ट सर्किट केल्यास ते रेटेड करंटपेक्षा 30 पट 40 पट जास्त असू शकते जे सेल्फ एक्सायटेड जनरेटरमध्ये होऊ शकत नाही कारण फील्ड करंट टर्मिनल व्होल्टेजवरही अवलंबून आहे जेव्हा मी जनरेटर शॉर्ट सर्किट करतो टर्मिनल व्होल्टेज 0 होईल कारण टर्मिनल व्होल्टेज 0 झाले आहे मी खूप स्पष्टपणे मर्यादित करंट ठेवणार आहे कारण आता फील्डचे करंट स्वतःच 0 झाले आहे जर माझ्याकडे प्रत्यक्षात दोन समांतर मार्ग असेल तर माझ्याकडे 150 Ω रेझिस्टन्स आहे जो प्रत्यक्षात फील्ड रेझिस्टन्स आहे आणि दुसरीकडे मी शॉर्ट सर्किट केलेले आहे जिथे करंट जाणार आहे सर्व करंट येथे जाईल येथे कोणताही करंट नाही तर If हे 0 समान असेल जर If हे 0 समान असेल तर आपोआप मी रेसिड्यू मॅग्नेटिझम व्होल्टेजकडे परत आले आहे शिवाय काही चांगले नाही मला रेसिड्यू मॅग्नेटिझम व्होल्टेजपेक्षा जास्त काही मिळणार नाही म्हणून आता मला मिळणारे करंट मूल्य हेरेसिड्यू मॅग्नेटिझम काय मिळेल आणि आर्मेचर रेझिस्टन्सचे काय असेल यावर अवलंबून आहे तर मी Eg ठेवणार आहे जी Ra यांनी विभाजित केलेल्या रेसिड्यू मॅग्नेटिझमच्या संदर्भात तयार केली आहे जो हा मूळचा आर्मेचर रेझिस्टन्स आहे आणि तो मला नक्कीच फार मोठा प्रवाह देणार नाही हे आणखी लहान प्रवाह देईल जे माझ्या मशीनला कोणत्याही शॉर्ट सर्किट स्थितीपासून स्वयंचलितपणे संरक्षित करेल म्हणूनच सेल्फ एक्साईटेड जनरेटरला सामान्यपणे हा मोठा फायदा होतो की म्हणून सेल्फ एक्साईटेड जनरेटरला सामान्यत हा मोठा फायदा होतो की नकळत जनरेटरच्या टर्मिनल मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास आपोआप ते कोणत्याही ओव्हर करंटपासून संरक्षण होतो कारण जे ओव्हर करंट हे रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे व्युत्पन्न झाले आहे ते मर्यादित वोल्टेजचे असेल तर सेल्फ एक्साईटेड जनरेटरचा हा एक मुख्य फायदा आहे तरीही स्वतंत्रपणे सेल्फ एक्साईटेड जनरेटरमध्ये नेहमीच फिल्डवर आपले संपूर्ण नियंत्रण असते जे मला सहजपणे व्होल्टेज तयार करण्यास अनुमती देते तर सेल्फ एक्साईटेड जनरेटरमध्ये माझ्याकडे क्रिटिकल वेगाची मर्यादा आहे माझ्याकडे फील्ड क्रिटिकल रेझिस्टन्सची मर्यादा आहे असेच आणि असेच पुढे माझ्याकडे फील्ड करंटवर पूर्ण नियंत्रण नाही ती सेल्फ एक्साईटेड जनरेटरच्या नकारात्मक बाजूंपैकी एक असेल परंतु सेल्फ एक्साईटेड जनरेटर सामान्यपणे वापरला जातो कारण मला स्वतंत्र एक्साईटेड स्त्रोताची आवश्यकता नाही जेथे जेथे डीसी जनरेटरची आवश्यकता असू शकते स्वतंत्ररित्या एक्साईटेड जनरेटरपेक्षा सेल्फ एक्साईटेड जनरेटर वापरणे अधिक सुलभ आहे म्हणून जेव्हा आम्ही प्रयोगशाळेवर प्रयोग आयोजित करतो तेव्हा त्याबद्दल थोडंसं परिचय करून देईन तुमच्याकडे जे मूलतः डीसी जनरेटर असते ते स्वतंत्रपणे एक्साईटेड डीसी जनरेटर असू शकते हे सामान्यत अनेक मोटर्सशी जोडलेले असते एका शाफ्टवर दोन डीसी मशीन्स एक सिंक्रोनस मशीन आणि एक इंडक्शन मशीन या सर्वांनी आपणास एकाच शाफ्टमध्ये जोडले गेले आहे म्हणून जेव्हा फक्त एक शाफ्ट फिरत असेल तेव्हा सर्व चार मशीन्स एकाचवेळी फिरत असतात तर जर माझ्याकडे एखादी मशीन मोटर म्हणून काम करत असेल तर प्राइम मूवर म्हणून जी पुरेसे चांगले मेकॅनिकल पावर प्रदान करते म्हणून माझ्याकडे कदाचित प्राइम मूवर म्हणून काम करणारे इंडक्शन मोटर असू शकते प्राइम मूवर म्हणून काम करणारी डीसी मोटर असू शकते आणि नंतर मी 'ω' वेग देणार आहे जी रेट गती असेल तर हे रेटेड वेगाने चालवले जाईल आणि मी हे सुनिश्चित करते की हे फील्ड करंट कंट्रोल करण्यायोग्य आहे जर माझ्याकडे फील्ड करंट कंट्रोल करण्यायोग्य असेल तर सामान्यतः मी पोटेन्शियल डिव्हायडर ला शक्यतो जोडणी करतो जर हा माझा पोटेन्शियल डिव्हायडर असेल तर मी येथे कनेक्ट करीन हा व्हेरिएबल पॉईंट मी मुव्हीबल पॉईंट पैकी एकाशी जोडतो तर मी मुळात 220 V DC जे अधिक वजा असू शकते हे लागू करणार आहे उदाहरणार्थ जर मी हे व्होल्टेज 0 पर्यंत खाली आणले तर या स्थितीत असताना कुठल्याही रेजिस्टन्स बद्दल मला अक्षरशः फिल्ड सर्किट मधून जाणारे 0 करंट मिळेल तर तयार केले जाणारे व्होल्टेज म्हणजे रेसिड्यू मॅग्नेटिझम याशिवाय काही नाही तर मी काय डीसी ठेवतआहे तर मी डीसी व्होल्टमीटर लावून घेणार आहे आणि येथे मी डीसी अँमेटर देखील ठेवणार आहे आणि मी व्हेरिएबल लोड टाकणार आहे हे असे जोडले जाईल आणि मी असे गृहित धरत आहे की हे अधिक आहे आणि हे जनरेटरचे वजा आहे तर सुरुवातीला OCC साठी मी येथे स्विच ठेवल्यास मुळात माझ्याकडे असेल मला स्विच उघडण्यास काहीही अडचण नाही माझ्याकडे येथे स्विच आहे मी स्विच उघडू शकतो जेणेकरून हे OCC वर असेल मी हळूहळू फील्ड वाढवू शकेन आणि नंतर मी रेटेड वेगाने जे व्होल्टेज तयार केले आहे ते पाहू शकतो जेणेकरुन मी संपूर्ण OCC पर्यंत संपूर्ण वैशिष्ट्य मिळवेन व्होल्टेजच्या रेटेड मूल्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी निश्चितपणे यापलिकडे जास्त लोड करणार नाही जर त्याला 220 रेटिंग साठी दिले गेले असेल तर मला 220 पर्यंत जायचे आहे आणि नंतर हे पहा मी येथे थांबलो आहे OCC साठी आम्ही लोड वैशिष्ट्यांसाठी हेच करतो जे आता मी हे स्विच बंद करीन म्हणूनच हे बंद होईल आणि स्विच बंद केल्यावर मी रेट केलेल्या मूल्यावर उत्तेजन ठेवले होते मी वेग हा रेट मूल्यावर ठेवला आहे टर्मिनल व्होल्टेज विरूद्ध लोड करंट काय आहे हे आता मला समजून हळूहळू लोड लक्ष्यात ठेऊन बदल करावे लागेल हे त्याबद्दल आहे जेणेकरून मला खरोखरच सांगत आहे की अंतर्गत ड्रॉप काय होत आहे तर हे डीसी जनरेटरवर प्रयोग कसे करावे यासाठी आवश्यक आहे फक्त या टप्प्यावर माहितीसाठी मी म्हणायला हवे की तेथे कंपाऊंड जनरेटर आहेत म्हणून आम्ही सेपरेटली एक्साईटेड जनरेटरकडे पाहिले आहे आम्ही शंट जनरेटरकडे पाहिले आहे आम्ही अद्याप कंपाऊंड जनरेटरकडे पाहिले नाही तर कंपाऊंड जनरेटरमध्ये मी मुळात सिरिज आणि शंट फील्ड असणार आहे तर माझ्याकडे शंट फील्ड आणि सिरिज फील्ड आहे आणि मी येथे लोड कनेक्ट करेल हेच मी लांब शंट कनेक्शन काय आहे दर्शविले आहे की जसे की मी दोन तीन वर्गांपूर्वी नमूद केले आहे शॉर्ट शंट फक्त आर्मेचरच्या एका बाजूपासून दुसर्या बाजूपर्यंत आहे ते फक्त आर्मॅचरच्या पलिकडेच जोडलेले असेल तर मला शॉर्ट शंट ही काढतो मी फक्त आर्मेचरच्या पलीकडे जात आहे मी हे जोडले आहे आणि नंतर मी सिरिज फील्ड सह देखील लोडसह घेणार आहे कृपया शॉर्ट शंट च्या बाबतीत थोडक्यात लक्षात घ्या जर लोड ओपन असेल तर मला सिरिज चे कोणतेही फील्ड करंट मिळणार नाही तर ओपन सर्किट स्थितीत माझ्याकडे कोणतेही सिरिज फील्ड करंट नसतील तर लांब शंटमध्ये जरी लोड ओपन सर्किट केला असला तरी माझ्याकडे एक लहान करंट असेल जो फील्ड करंट आहे परंतु फील्ड करंट सामान्यतः खूपच लहान आहे म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करू शकतो लोड नसताना एकूणच मुख्य फील्ड वरील सिरिज फील्ड प्रभाव उपेक्षित करण्याएवढा लहान असेल तर ओपन सर्किट कंडिशनच्या अंतर्गत मी असे म्हणू शकतो की ओपन सर्किट कंडिशनच्या अंतर्गत फील्ड प्रभावाकडे कडे दुर्लक्ष केले जाऊ शकते म्हणून मला खरोखर सिरिज फील्डच्या प्रभावाकडे पाहण्याची अजिबात गरज नाही कारण सिरिजच्या फील्ड मधून मला कोणत्याही प्रकारचा पर्सेप्टीबल किंवा परसिव्हेबल करंट जाणार नाही लॉन्ग शंटमध्ये तो खरोखरच लहान असणार आहे शॉर्ट शण्ट मध्ये कोणत्याही प्रकारे ते 0 असणार आहे म्हणून मी सामान्यपणे म्हणावे मालिका फील्ड वर थेट लोडचा परिणाम होईल जर लोड वाढत असेल तर मी सिरिज फील्ड करंट वाढवित आहे जर लोड कमी होत असेल तर सिरिज फील्ड करंट कमी होणार आहे म्हणूनच सामान्यत आपण असे म्हणू शकता की सिरिज फील्डला सिरिज क्षेत्र असे म्हणतात कारण ते आर्मेचरसह सिरिज आहे आणि हे समान करंट वाहणार आहे जे करंट जवळजवळ आर्मॅचरच्या करंट प्रमाणे असेल अर्थात या प्रकरणात आपण म्हणू शकता की सिरिज फील्ड हे केवळ लोड करंट वाहून नेईल तर या प्रकरणात ते आर्मेचर करंट वाहून नेईल तर मी येथे मूलभूतपणे आर्मेचर करंट येत आहे तर येथे फक्त लोड करंट येणार आहे तर आपण मूलतः सध्या करंट असे जाणार आहेत आता जर माझ्याकडे शंट फील्डला मदत करणारे सिरिज फील्ड असतील तर ते दोघेही गोळाबेरीज आहेत ज्याचा अर्थ असा आहे कि मी काही सिरिज फील्ड फ्लक्स तयार केला आहे शंट फील्ड फ्लक्स देखील तयार केला आहे ते दोघेही एकमेकांना मदत करत आहेत तर जर मी एकूण मुख्य फील्ड फ्लक्स तर मुख्य फील्ड फ्लक्स म्हणजे सिरिज फील्ड फ्लक्स आणि शंट फील्ड फ्लक्स तर माझ्याकडे ɸTotal ɸShuntField ɸseriesfield माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे एक शण्ट क्षेत्र आहेअर्थात ɸShuntField आणि ɸseriesfield तर जेव्हा मी लोड वाढत जाईल तसतसे मी जास्तीत जास्त फ्लक्स येत जाईलजे आपण विभक्त एक्साईटेड जनरेटरसाठी बाह्य वैशिष्ट्ये म्हणून काढू उदाहरणार्थ आम्ही असे म्हटले आहे की आपल्याकडे असे ड्रॉप असेल मुळात जर जनरेटर आदर्श असतो तर मला सतत व्होल्टेज मिळाला असता परंतु ते खरोखरच आदर्श नाही ज्यामुळे मला टर्मिनल व्होल्टेजमध्ये ड्रॉप येणार आहे आणि हा ड्रॉप आम्ही साधारणपणे IaRa ड्रॉप असल्याचे म्हटले आहे नक्कीच येथे काही आर्मेचर रिएक्शन ड्रॉप असेल ज्याचा मी विचार करीत नाही मी फक्त IaRa ड्रॉप पहात आहे मी पुरेसे सिरिज फील्ड देऊन या IaRa ड्रॉपची भरपाई करण्यास सक्षम नाही मग व्होल्टेजेसच्या संदर्भात मला एक सपाट वैशिष्ट्य मिळेल जर IaRa ड्रॉपची भरपाई करण्यासाठी माझ्याकडे एकूणच फील्डवर पुरेसे सिरिज फील्ड प्रभाव असेल तर लोड करंट मध्ये वाढीची पर्वा न करता मला जवळजवळ सपाट वैशिष्ट्य मिळेल अशा प्रकारच्या जनरेटरला लेव्हल कंपाऊंड जनरेटर म्हणून ओळखले जाते तर माझ्याकडे लेवल कंपाऊंड जनरेटर असेल जर माझ्याकडे जो काही IaRa ड्रॉप असेल त्याची सिरिज फील्ड वाढ झाल्याने याची भरपाई होईलसिरिज फील्ड मध्ये जी काही वाढ होत असेल हि जर IaRa ड्रॉप साठी भरपाई होत असेल तर मी असे म्हणू कि व्होल्टेज टर्मिनल व्होल्टेज हे जवळजवळ स्थिर असेल जर माझ्याकडे काही सिरिज फील्डचा प्रभाव असेल परंतु IaRa ड्रॉपची भरपाई करणे पुरेसे चांगले नसेल तर ते पाहूया IaRa ड्रॉप 10 V आहे तर सिरिज फील्ड व्होल्टेज केवळ 8 V किंवा 7 V आहे तर मी अजूनही ड्रॉप पाहत आहे आणि हि वैशिष्ट्य दोघांमध्ये कुठेतरी असू शकते म्हणून सिरिज फील्डचा प्रभाव IaRa ड्रॉपची पूर्णपणे भरपाई करणे पुरेसे चांगले नाही परंतु ते अंशतः भरपाई देत आहे मग आम्ही त्यास अंडर कंपाऊंड जनरेटरच्या संबोधित करीत आहोत मी IaRa ड्रॉपसाठी खरोखर भरपाई देत नाही मी केवळ अंशतः भरपाई देत आहे म्हणून मी याला अंडर कंपाऊंडेड म्हणून संबोधित करेन हे फक्त स्वतंत्रपणे उत्तेजीत किंवा शण्ट आहे हे अंदाजे लेवल कंपाऊंडेड आहे जर मी साधारणपणे म्हटले तर मला एक फ्लॅट व्होल्टेज फ्लॅट कंपाऊंड किंवा लेवल कंपाऊंडिंग मिळत आहे काही लोक हे फ्लॅट कंपाऊंड म्हणून देखील वापरतात कारण ते एक फ्लॅट वैशिष्ट्यपूर्ण आडवे वैशिष्ट्ये आहे मी IaRa ड्रॉपपेक्षा सिरिज फील्ड भरपाईची अधिक रक्कम प्रदान केल्यास मी जनरेटर अधिकाधिक लोड करीत असताना मला व्होल्टेजमध्ये स्थिर वाढ दिसेल जोपर्यंत संतृप्तिमध्ये व्यत्यय येणार नाही तर माझ्याकडे कदाचित व्होल्टेज हळू हळू वाढत आहे जो आवश्यकतेपेक्षा ओव्हर कंपाऊंडेड म्हणून ओळखला जातो अंडर कंपाऊंडेड अंतर्गत कमी नुकसान भरपाई दिली जाते ओव्हर कंपाऊंड म्हणजे आपल्याला माहित आहे की भरपाई अधिक दिली जाते आणि लेवल कंपाऊंड किंवा सपाट कंपाऊंड फक्त भरपाई पुरेशी असते म्हणून आम्ही याला ओव्हर कंपाऊंडेड म्हणून संबोधित करू तर या सर्व प्रकरणांमध्ये कृपया लक्षात घ्या की एकूण फ्लक्स जो मला सिरिज फील्ड मधून करंट गेल्यावर मिळवितो ते एकूण मूळ शंट फील्ड फ्लक्सपेक्षा जास्त आहे म्हणून माझ्याकडे जे काही मूळ शंट फील्ड फ्लक्स आहे त्यापेक्षा एकूण फ्लक्स जास्त ठेवणार आहे म्हणून हे प्रत्यक्षात एकत्रितपणे जोडले जाते म्हणून आम्ही याला सर्वसाधारणपणे एकत्रित कंपाऊंड जनरेटर म्हणून म्हणतो तर एकत्रितपणे कंपाऊंड केलेला जनरेटर संदर्भित करतो जेथे सिरिज फील्ड आणि शंट फील्ड एकमेकांना मदत करतात जर ते दोघे एकमेकांना मदत करतात तर मी एकत्रितपणे कंपाऊंड केलेले असे म्हणतो म्हणून मी एकत्रितपणे कंपाऊंड केलेले माझ्याकडे तीन कॉन्फिगरेशन एक लेवल किंवा फ्लॅट आहे दुसरा अंडर कंपाऊंडिंग आहे तिसरा ओव्हर कंपाऊंडिंग आहे तर मी स्पष्टपणे एकत्रित मिश्रित बद्दल उल्लेख करीत असल्यास आणखी एक कॉन्फिगरेशन असावी जेथे ते एकमेकांना विरोध करतील तर माझ्याकडे आणखी एक कॉन्फिगरेशन आहे जी प्रत्यक्षात ɸTotal ɸShuntField ɸseriesfield आहे तर तुम्ही व्होल्टेज पूर्णपणे खाली आणाल जेव्हा जेव्हा मी जनरेटर लोड करतो तेव्हा व्होल्टेज अगदीच खाली जातील IaRa ड्रॉप व्होल्टेज कमी करत आहे तर सिरिज फील्ड देखील मुख्य फील्ड स्वतःच संपविण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामुळे माझ्याकडे कमी आणि कमी व्होल्टेज असणार आहे जर मी हे वैशिष्ट्य रेखाटले तर मला ते पुन्हा रेखाटू द्या मी Vt विरूद्ध लोड करंट बघत आहे आणि जर मी लेवल कंपाऊंड काढत असेल तर मी हे असेच काढणार आहे जर मी हे ओव्हर कंपौंडेड साठी काढल्यास मी हे असे काढणार आहे जर मी अंडर कंपौंडेड साठी रेखांकित केले तर हे असू शकते मी हे यासारखे काढत आहे आणि जर मी वेगळ्या कंपौंडेड डीसी जनरेटरसाठी रेखांकन करीत असेल तर अक्षरशः 0 V पर्यंत पोहोचेल जेव्हा मी ते पूर्ण प्रमाणात लोड करते तेव्हा हे भिन्न आहे हे सर्व यासह एकत्रित आहेत हे अंडर कंपाऊंडिंगच्या अंतर्गत हे ओव्हर कंपाऊंडिंग आहे हे लेवल कंपाऊंडिंग आहे आणि त्या दरम्यान कुठेतरी मला सामान्य शंट काढायला हवे फक्त शंट सिरिज नाही विद्यार्थीः 4120 प्रोफेसर हे सर्व एकत्रित आहे संचयी आहे संचयी हि एक अट आहे जिथे मला एकूण फ्लक्स देण्यासाठी सिरिज फील्ड आणि शंट फील्ड एकत्र जोडले गेले आहे हा दुसरा प्रकार आहे जर आपण डीसी जनरेटर कॉन्फिगरेशनकडे पाहिले तर मी म्हणू शकतो अर्थातच एक स्वतंत्रपणे एक्साईटेड आहे आम्ही हे अगोदरच पाहिले आहे आणि दुसरा शंट आहे तिसरा कंपाऊंड होता म्हणून कंपाऊंड जनरेटरच्या आत माझ्याकडे लॉन्ग शंट शॉर्ट शंट हे कनेक्शनवर अवलंबून असते पण यामध्येच मी असे म्हणेन की तेथे दोन आहेत एक संचयी आहे दुसरा वेगळा आहे संचयी अंतर्गत मी तीन विषयी बोललो एक अंडर कंपाऊंडिंग अंतर्गत पुढचा लेवल स्तरीय तिसरा म्हणजे ओव्हर कंपौंडेड बरोबर हे स्पष्ट आहे का म्हणून आम्ही कंपाऊंड जनरेटरवरील मुळात आपली चर्चा पूर्ण करीत आहोत एक छोटासा विषय तो मालिका जनरेटर आहे ज्यानंतर आपण मोटर्सवर जाऊ मोटर्समध्येही आमच्याकडे ही सर्व वर्गीकरणे आहेत आता आम्हाला जनरेटर समजला आहे मोटार सोपी असावी म्हणून आपण मोटर्सकडे पहातो आणि नंतर मोटर्सच्या शेवटी मी कॉम्युटेशन बद्दल खरोखर खूप तपशीलवार चर्चा करेन तर त्याद्वारे आम्ही मोटर्ससाठी सर्व काही ब्रेकिंग स्पीड कंट्रोल पाहिल्यानंतर डीसी मशीनवरील आपली चर्चा पूर्ण करूया